सर्वांना नमस्कारआपण या पाठ्यक्रमाच्या आठवडा २ मध्ये प्रवेश करू या आठवड्याच्या पहिल्या व्याख्यानात आपण आठवडा १ मध्ये जी चर्चा केली त्याची जलद पुनरावृत्ती करूनंतर आपण मूलभूत लॉजिकगेट्सच्या सादरीकरनांबद्दल चर्चा करू तसेच आपण NOR आणि NAND गेट्सची सार्वभौमता त्यांचा उपयोग आणि AND OR इनव्हर्ट गेटची उपयुक्तता याबद्दल देखील चर्चा करू जर आपण आठवडा १ मध्ये जे पाहिले ते विस्तृतपणे आठवत राहिलो खालील संकल्पनांकडे लक्ष दिलेअंकीय संकेतांची हाताळणी अंकीय तंत्रज्ञानासाठी मूलभूत आहेअंकीय तंत्रज्ञानाच्या हार्डवेअर स्तरावर अंमलबजावणीसाठी उघडझापआणि लॉजिकप्रक्रिया या महत्त्वपूर्ण आहेत ट्रान्झिस्टर आधारित सर्किट्स या उघडझापआणि लॉजिकप्रक्रियेच्या अनुभूतीसाठी महत्त्वपूर्ण आहेतकारण आपणास ट्रान्झिस्टरद्वारे इन्व्हर्टींग प्रक्रिया मिळते TTL आणि CMOS आधारित लॉजिक गेटचे अंकीय इलेक्ट्रॉनिक सर्किटचेब्लॉकतयार करण्यासाठी खूप उपयोग आहेत आणि आपणास हे देखील लक्षात आहे की तिथे प्रसार विलंबध्वनी मर्यादाफॅन आउटऊर्जा अपव्यय अशा काही व्यावहारिक अडचणी आहेत ज्या जेव्हा जेव्हा आपण निर्माण केलेले अंकीय सर्किट्स जटिल अंकीय ब्लॉकअसतात तेव्हा विचारात घ्याव्या लागतात सुरूवातीसआपणास आठवते की आपण इनव्हर्टर CMO तंत्रज्ञानाद्वारे TTL तंत्रज्ञानाद्वारे चर्चिला आहे आणि आपण इनव्हर्टरचे सर्किट TTL चा वापर करून उजव्या बाजूस दिले आहे ज्याची आपण जोडणी करू शकता परंतु जेव्हा आपण याचा उपयोग बिल्डिंग ब्लॉक म्हणून करतो तेव्हा आपण CMOS सर्किट किंवा TTL सर्किट सर्वत्र सादर करू शकत नाही कारण यामुळे ते अतिशय गुंतागुंतीचे होईलम्हणजे संपूर्ण सर्किट खूप गुंतागुंतिचे दिसेल त्याऐवजी इन्व्हर्टरच्या जागी ते CMOS तंत्रज्ञान आहे की TTL तंत्रज्ञान आहे की इतर कोणते तंत्रज्ञान आहे यावरती अवलंबूनआपण एक चिन्ह बिल्डिंग ब्लॉक म्हणून ठेवू आम्हाला माहित आहे की आतमध्येवापरल्या जाणार्या लॉजिक कुटुंबावरतीअवलंबून एक सर्किट किंवा दुसरा सर्किट तिथे असेलठीक आहे आणि ते चिन्हाद्वारे दर्शविले आहे हे येथे दर्शविलेले चिन्ह आहेजे आपण येथे पहा तर हे चिन्हआहे जे आपण नॉट गेट साठी वापरणार आहोत आपण सर्वजण आहोत आपण कदाचित यास आधीच परिचित आहोत परंतु ही चर्चा औपचारिक करण्यासाठी आपण ते येथे मांडले आहे तर इन्व्हर्टिंग प्रक्रियेचे सादरीकरण करण्याचा हा एक मार्ग आहेइनव्हर्टिंग प्रक्रियेचे सादरीकरण करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे बुलियन अभिव्यक्ती तरहे Y हे A च्या कॉम्प्लिमेंटइतके आहे जे इनव्हर्टिंगप्रक्रियेचे सादरीकरण करते आणि ते A बारकिंवा A मुख्यने सादर केले जाते जे समतुल्य आहेत किंवा तर तुम्ही या दोन सूचनांचाआदानप्रदान करून वापर करा हे सत्य टेबलद्वारे देखील प्रस्तुत केले जाऊ शकते हे आणखी एक सादरीकरण आहे तर जर आपणास असे कोणतेही सत्य टेबल दिसले म्हणजे ते कमी जोडलेले उच्चशी निगडीत आहे उच्च हे कमीसोबत निगडीत आहे ० म्हणजे इनपुटहे आउटपुटच्या१ शी निगडीत आहे आणि १ हे इनपुटचे १ हे आउटपुटच्या ० शी निगडीत आहेआपणास माहित आहे की आपण इनव्हर्टिंगप्रक्रियेबद्दल बोलत आहोत ते इन्व्हर्टर सर्किट आहे एक अंकीय सर्किट त्यात एका इनव्हर्टिंगप्रक्रियेचा समावेश आहे आपण पाहत असलेले चौथे सादरीकरण हे वेळ आकृतीद्वारे आहे आणि वेळ आकृतीसाठीआपण फक्त एक बघतो वेळ आकृतीकडे पाहण्यापूर्वी आपण एका IC कडे पाहतो जी आपण लोक प्रयोगशाळेत वापरतोप्रयोगशाळा आपण TTL कुटुंबवापरतो CMOS सर्किटच्या समस्यांमुळे बरेच संरक्षण आवश्यक आहे तर TTL IC प्रयोगशाळेत बहुतेकदा आपण TTL सर्किटवापरत असू तर IC ७४०४ ला ६ नॉटगेट्स मिळाले आहेत आणि हे ६ नॉटगेट्स जोडणी केले आहेत इनपुट आणि आउटपुटपिन अशा प्रकारे जोडणी केल्या आहेत तर तेथे एक VCC आहे आणि तेथे एक ग्राउंडआहे जे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे कारण येथील विद्युत पुरवठा तुम्ही या विद्युत पुरवठ्यात पाहत आहात हा विद्युत पुरवठा आहे तरहा वीजपुरवठा आहे ते येथे संबंधित आहेत आणि तेथे असे ६ नॉट गेट्सत्यामध्ये आहेत ठीक आहे आणि आपण फक्त जर आपण पिन १ च्या इनपुटवर दिले तर एक संकेत जे कमीआणि उच्च आहेआपल्याला ० व्होल्ट किंवा ५ व्होल्ट माहित आहेहे आपल्याला माहित आहे की असे आयताकृतीसारखे संकेतआहेत तर आउटपुटवर काय होईल जेव्हा जेव्हा कमी असेल तेथे आउटपुटवर संबंधित उच्च असेल तर हे पिन १ आणि पिन २आहे जे आपण पहात आहात आणि त्या मार्गाने हे सुरूच आहे बरोबर तर हे प्रविष्ट संकेत किती काळ बदलला जाईल यावर अवलंबून आपणास दिसेल तुम्ही संबंधित वेळ आकृतीआउटपुटवर पाहाल आताआपल्याकडे असलेल्या या सर्व गोष्टीतुम्हाला माहिती आहेआपण या सादरीकरणासाठी चर्चिल्या आहेतहे दिसून येतेहे दिसून येते कि आउटपुटत्वरित आहे जसे आपण बुलियन अभिव्यक्ती किंवा सत्य सारणी पाहिल्यासआपण इनपुट दिले ताबडतोब आपणास आउटपुट मिळेल हा प्रकार आहे आपल्याला माहिती आहेया प्रकारचे सादरीकरण केल्यामुळे आपणास हे समजते परंतु आपल्याकडे वेळ आकृती असल्यास आणि जर आपण वेळ दर वाढवत असाल तर आपल्याकडे वेळ आकृतीमध्ये प्रसार विलंब समाविष्ट होऊ शकतो ठीक आहे तर वेळ प्रमाणानुसार ठीक आहेजर हे सेकंद किंवा मिलिसेकंदच्या प्रमाणात असेल तर आपण त्याचा दृष्टांत नाही करू शकतजर हे मायक्रो सेकंद किंवा नॅनो सेकंदच्या प्रमाणात असेल तर आपण सहभागी प्रसार विलंबाच्या नॅनोसेकंदच्या प्रमाणात आहे तर अशाप्रकारे प्रसार विलंबआधारित सादरीकरणे उपयुक्त आहेत आणि हे प्रसार आपण चर्चा करू आणि नंतर काही अन्य चर्चेत वापरू आता आपण AND गेटचे सादरीकरण पाहू ठीक आहे तरपुन्हा AND गेटजर तुम्ही सर्किटआकृतीकडे पाहिले TTLच्या जागेमध्ये एक सर्किटअसेल जे यासारखे दिसते ठीक आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण तुम्हाला माहीत असलेल्या रचणेविषयी बोलतो AND गेटचेसर्किट सर्किट पातळीवर ते NAND गेटनाही नंतर पुन्हा नॉट गेट ठेवले जाते तर NAND गेट सर्किटमध्येच एक इन्व्हर्टींग ट्रान्झिस्टर ब्लॉककाही संबंधित अतिरिक्त सर्किटरीसोबत ठेवता येतो ज्याद्वारे आपनास NAND आणि NOT एकत्र AND प्रक्रिया मिळू शकते तर ते टेक्सास उपकरण आहेतुम्हाला माहिती आहेमाहिती पत्रक त्यावरून सर्किट दर्शविले गेले आहे हे व्यावहारिक सर्किटआहे जे IC ७४०८ करिता वापरात आहे IC ७४०८ ते अंतर्गत सर्किटरी वापरते पुन्हा जेव्हा आपण AND गेट आणि त्याच्या वापराबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण सर्किटरी विविध सादरीकरणांकरिता वापरत नसू त्याऐवजी हा ब्लॉक वापरू तर२ इनपुट AND गेट ठोकळाकृतीचिन्ह सादरीकरण असे आहे आणि ३ इनपुट हे असे आहे तर२ इनपुटसाठीहे बुलियन सादरीकरणामधील इनपुट आणि आउटपुट कसे दिसेल हे असे दिसेल Y हे A AND B इतके आहे आणि याबद्दल काय आहे आपण पहात आहातहे a आणि B आपण B आणि A सह दुसर्या पद्धतीने लिहू शकता म्हणजेचालक आहे की नाही जर आपण फक्त स्थान बदलले तर त्याचा काही फरक पडत नाही तरहे दुसरे काही नसून ते आहे ज्याला क्रमनिरपेक्षम्हणतातम्हणजेप्रक्रिया क्रमनिरपेक्षआहे म्हणजेचप्रक्रियाविशयजर त्यांनी प्रक्रियेमध्ये क्रम बदलला तर आउटपुटमध्ये कोणताही बदल होणार नाही तर ही AND प्रक्रिया क्रमनिरपेक्ष आहे ठीक आहे तर हे आणखी एक सादरीकरण आहे तर IC ७४०८ ही अशी रचना आहे ज्यात मी म्हणतो ही अशी व्यवस्था आहे ज्यात तेथे ४ AND गेट आहेत VCC ग्राउंड आणि १ २ इनपुटआहेत आणि ३ हे आउटपुटआहे आणि जर आपण असे संकेत पाठवले तर असे आयताकृती संकेत ज्यामध्ये व्यवस्था अशी आहे की या शक्यता आहेत ० ० नंतर हे ० आहेआणि हे १ आहेआणि हे ० आहेआणि हे १ आहेआणि हे १ आहे ठीक आहे मग जेव्हा दोन्ही इनपुट १ आहेत तेव्हा आपण AND लॉजिकबद्दल काय अपेक्षा करतो आउटपुटउच्चअसेल तर तुम्हाला असे दिसते की या प्रत्येक बाबतीत ० ०० आहे हे १ आहे तर जर आपण या गोष्टी पाहिल्या तर अशा काही वेळ आकृतीकडे पहाआपण त्या दरम्यान असलेले सर्किटसमजू शकता हे २ इनपुटआणि संबंधित आउटपुट हे दुसरे काही नसून AND सर्किटआहेत किंवा AND लॉजिकचासमावेश होतो ठीक आहे हे सत्य टेबलद्वारे देखील दर्शविले जाऊ शकतेआपण कसे केले ते आपल्याला माहित आहे तुम्हाला माहित असेल२ इनपुटआणि तेथे १ आउटपुट असेल आणि जेव्हा दोन्ही इनपुट१ असतात सत्य टेबलमधीलसंबंधित आउटपुट१असेल आणि उर्वरित प्रकरणांमध्ये ते ० असेल ठीक आहे आता या प्रकरणात काय होते जेव्हा आपल्याकडे असणाऱ्या ३ इनपुट AND गेटच्याप्रकरणातआपल्याला माहित आहेअसेच सत्य टेबलज्या प्रकारचे सत्य टेबल आपण अपेक्षा करू शकता ते असे आहे तर३ इनपुटम्हणूनतिथे ८भिन्न शक्यता आहेत२चा तिसरा घात ८ इनपुट व्यवस्थेच्या ८ भिन्न शक्यता आणि या प्रत्येक बाबतीतसर्व इनपुट १ वगळता आउटपुट ० आहे बरोबर आहे तर हे आपण येथे पाहत आहात तर ती प्रक्रिया आहे आणि Y हे ABC इतके आहे ठीक आहे आणि येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जर जर तुम्ही पहिले B C AND केले बरोबर जे B आणि C दोन्ही १ असताना आउटपुट १ निर्माण करेल आणिनंतर हे आउटपुटतुम्ही A सोबत AND करानंतर आउटपुट १ असेल जेव्हा A सुद्धा १ असेल तर हे असे आहे तर BC १ आहे फक्त जर आपल्याला असे वाटले की हे B आहे आणि हे C आहेहे आउटपुट दुसर्या AND गेटला दिले जाते तर येथे BC १ आहे त्याचबरोबर येथे आहे ठीक आहे ही दोन प्रकरणेपरंतु जेव्हा A हे 0 असेल बरोबर तरआउटपुट० असेल कारण ते पुन्हा AND केले जाते आणि जेव्हा A १ असेल आउटपुट१ असेल तर जर तुम्ही BC गटबद्ध केले तर आपण ते एकत्र AND केले ठीक आहेआणि नंतर A सोबत AND केले तर आउटपुटहे Y बरोबर ABC इतके राहते आणि त्याचप्रमाणेजर आपण A आणि B एकत्रित गटबद्ध केले आणि नंतर तुम्ही C सोबत AND केलेम्हणजे a AND B आणि हे नंतर C सोबत ANDकेले बरोबर प्रभाव सारखाच राहतो परिणाम सारखाच राहतो तरहे या मार्गाने किंवा इतर मार्गाने गटबद्ध किंवा जोडणी केले गेले तर तरीही त्याचा परिणाम तसाच राहतो AND प्रक्रिया सहकार्यक्षमआहे आता आपण OR प्रक्रियेकडे पाहू तरपुन्हा OR प्रक्रियासर्किट जर तुम्ही सर्किट पातळी पाहिली तर सर्किटहे ही IC ७४३२ असेलती अंतर्गत सर्किटरीआहे जी पुन्हा तेथे आहे तुम्ही पाहू शकाल किहे नॉट नॉरगेटआहे जे आपण नुकतेच चर्चिले आहे आणि NOT गेट जे एकामागून एक किंवा सोपाणीमध्येठेवले जाते NOR रचनेमध्येच एक इन्व्हर्टिंग ट्रान्झिस्टर संबंधित सर्किटरीसह तयार होते ज्यासह आपण प्रक्रिया कराल ठीक आहे हे ट्रान्झिस्टरचा गणनांक कमी करते ठीक आहे तर पुन्हा संपूर्ण सर्किटरी आपण आपल्या त्यानंतरच्या चर्चेसाठी किंवा अधिक जटिल अंकीय सर्किट विकसित करण्यासाठी वापरणार नाही आपण चिन्हे वापरत आहोत तरहे २ इनपुट OR गेटचेचिन्ह असे आहे ज्यामध्ये A आणि B इनपुट्सआपण येथे पाहत आहात जर तुम्ही क्रमाची अदलाबदल केली किंवा AND प्रक्रियेकरिता केलेल्या प्रक्रियेचा मार्ग बदलला तर आउटपुटमध्ये कोणताही बदल होणार नाही तर म्हणूनच ही OR प्रक्रिया क्रमनिरपेक्ष आहे बरोबर आणि जर तुम्ही इतर सादरीकरणांकडे जसे कि वेळ आकृतीकडे पाहिले तरजर त्यासाठी आपण IC ७४३२ वापरला IC ७४३२ पुन्हा एक TTL IC आहे ज्यास ४ OR गेट्सआतमध्ये मिळाले आहेत आणि हे १ २ इनपुटआहे आणि ३ हे आऊटपुट आहे आणि त्याचप्रमाणे जर इनपुटवर आपण ४ संभाव्य जोड्या पाहिल्यास ज्या प्रकारे आपल्याला संकेत माहित आहेइनपुट पिनचेसादरीकरण केले आहे तरआपणास येथे ० ० मिळाले आहे येथे ० १ मिळाले आहे येथे १ ० मिळाले आहे आणि येथे १ १ मिळाले आहे तर OR लॉजिकसाठी हे 0 आहेआणि आपणास पिनच्या आऊटपुटवर दिसेलजर आपण सहज तरंगरुपाकडेकिंवा संकेताकडे पाहिले ठीक आहेतर तुम्ही पाहू शकाल कि जेव्हा कोणतेही इनपुट१असेल तेव्हा आउटपुट१ असेल त्यालाच OR लॉजिकम्हणतात पुन्हा यापूर्वी मी हे देखील नमूद केले आहे की जर समय श्रेणीविस्तृत केलीज्याद्वारे आपण आपणास माहीत असणाऱ्या नॅनोसेकंद प्रमाणाची कल्पना करू शकतावेळ निर्देशांक नंतर तुम्ही पाहू शकता कि या वेळ आकृती आधारित सादरीकरणामध्ये प्रसार विलंबचासमावेश होतो आणि अर्थातच तेथे सत्य सारणीवर आधारित सादरीकरण आहे जिथे B साठी आणि A साठी C आणि जर पिन १ आणि २ असतीलत्यापैकी कोणीही १ असेल तर सत्य सारणीमध्येसंबंधित आउटपुट१ असेल आणि जेव्हा ते दोघे 0 असतील तेव्हा आउटपुट 0 असेल आता AND गेट प्रमाणेच आपल्याकडे अनेक इनपुट OR गेट देखील असू शकतात अनेक इनपुट OR गेटज्यासाठी आपण फक्त ३ इनपुट OR गेटचे उदाहरण दर्शवित आहोत तर हे ३ इनपुट OR गेटआहे आणि संबंधित लॉजिकआकृतीमध्ये कोणतेही इनपुट १असेल तर आउटपुट १ असेल कोणतेही इनपुट १असेल तर आउटपुट १ असेल जे आपल्याला या सत्य सारणीमध्ये दिसते आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे देखील सहचारीआहेम्हणजेचआपण प्रथम B आणि C गटबद्ध कराल की आपण प्रथम B आणि C ORकरालआणि नंतर तुम्ही या B आणि C चे आउटपुट A सोबत OR कराल जर तुम्हाला A आणि B OR केल्यानंतर परिणाम मिळाला आणि नंतर त्याचे आउटपुट C सोबत OR केलेतर परिणाम सारखाच राहील जे आपण पाहिले आहे जे आपण AND गेटच्याबाबतीत चर्चिले आहे ठीक आहे तर अशीच गोष्ट येथे लागू आहे तरहे जे काही आहे तेच त्याऐवजी जर तुम्हाला A आणि B मिळाले आणि नंतर तुम्ही C सोबत ORकरत असालत्याचे परिणाम तसेच राहतील म्हणूनच हे सहचारीआहे

आताआपण NOR गेटकडेयेऊ तर TTL कुटुंबामध्ये संबंधित IC ही ७४०२ आहे NOR गेट सर्किट आपण नुकतेच यापूर्वी शेवटच्या आठवड्यात पाहिले आहे आणि ज्यासाठी आपण चिन्हाचावापर करीत आहोत जे आपण इथे पाहिले आहेत हे चिन्ह आहे ठीक आहे हे चिन्ह आपण वापरत नाही OR आणि नंतर NOT गेटसुद्धा आपण येथे हे बबल ठेवत आहोत तर हा बबल लॉजिक प्रक्रियेच्या संदर्भात हा बबल जेव्हा अस्तित्वात असेल तेव्हा आपणास आपण हे समजू शकतो कितेथे बबलशी संबंधित एखादा व्युत्क्रम उलगडला आहेठीक आहे म्हणून एकत्रितपणे हे अधिक संक्षिप्तदिसते तरहा आपला NOR गेटआहे आणि NOR गेटची सत्य सारणीआपणास माहित आहे की ती OR गेटच्याअगदी विरुद्ध आहे बरोबर OR साठी जर कोणतेही इनपुट१ असेल तर आउटपुट१ असेल येथेकोणतेही इनपुट १ असेल तर आउटपुट ० असेल बरोबर आणि जेव्हा दोन्ही इनपुट ० असतीलतर आउटपुट१ असेल ठीक आहे तरहे ते आहे जे आपण NOR गेटसाठीपाहत आहोत तर मी याचे वेळ आकृती सादरीकरण रेखाटलेले नाही म्हणूनचआपण शक्य संयोजनांसाठी ज्या पद्धतीने कार्य केले आहे त्याकरिता समान गोष्ट काढली जाऊ शकते आणि संबंधित आउटपुट काढले जाऊ शकते जिथे हे दोन्ही 0 आहे आउटपुट १ असेल ठीक आहे आणि लक्षात ठेवा७४०२ मध्ये हा NOR गेट IC आहे २ ३ हे इनपुटआहे १ हे आउटपुटआहे परंतु मागील प्रकरणांमध्ये १ २ इनपुटहोते आणि ३ आउटपुट AND गेटसाठी आणि OR गेटसाठी होते जे आपण पाहिले आहे तरव्यावहारिक हेतूंसाठी हे काहीतरी आहे ज्याची आपण नोंद घेणे आवश्यक आहे आणि आपण वापरत असलेल्या बुलियन अभिव्यक्ती हा OR आहे आणि नंतर एक वाखाणणीकिंवा बारजे NOR प्रक्रियेचे सादरीकरण करते तर त्या बुलियन अभिव्यक्तीतील ही NOR प्रक्रिया आहे आतायेथे एक गोष्ट मनोरंजक आहे ती म्हणजे आपण जी काही NOR प्रक्रिया पाहिली आहे त्या प्रकारची सत्य सारणी आपणास मिळाली आहे जर तुमच्याकडे सारखे इनपुट कॉम्प्लिमेंटेड असतील आणि नंतर ते AND केले ठीक आहे आपणास समतुल्य सादरीकरण मिळेल तरसमजा हे A आणि B आहे आणि ही AND प्रक्रिया आहे ठीक आहे तर कोणतेही इनपुट १ आहे तर हे १ आहे हे ० आहे तरते आउटपुट ० असेल A १ आहेम्हणजेचआउटपुटहे ० आहे बरोबर कारण AND गेटसाठी बलीय इनपुट० आहे तर ० म्हणजे आउटपुट ० होईल तर त्याऐवजी जर B १ असेल तर हे आउटपुट ० होईल जे Y ला ० बनायला भाग पाडेल केवळ जेव्हा ते दोघे ० आहेत हे १ आहे आणि हे १ आहे हे आउटपुट १ आहे तर हे असे प्रकरण आहे हे दुसरे काही नसून NOR प्रक्रिया आहेबरोबर तर हे A आदिक B प्राईमआपण A प्राईम AND B प्राईमअसेही लिहू शकतो ठीक आहे आणि आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे आपण पाहत आहे हे देखील कर्मनिर्पेक्ष आहे आणि हे चल संख्येसाठी वाढवित गेलो ठीक आहे तर A B व्यतिरिक्त जर आपल्याला C D मिळाले आणि आपण २ चल संख्येसाठी बाबतीत ज्या पद्धतीने केले तेच आपण पुढे करू शकता आणि आपण डी मॉर्गन प्रमेयावरती पोहोचू जे म्हणते ज्याचे सादरीकरण या पद्धतीने केले जाते हे स्पष्ट आहे आता आपण NAND प्रक्रिया बघू ठीक आहे NAND प्रक्रिया पुन्हा सारखीच आहे ज्याप्रकारे आपण NOR वर चर्चा केली त्या प्रकारे आपण आपल्याकडे AND आणि NOT साठी दोन वेगवेगळी चिन्हे नाहीत आणि ते एकत्र ठेवले जात नाहीतत्याऐवजी आपण बबल म्हणजे AND सोबत एकच लॉजिक गेट ठेवत आहोत आणि मग तिथे एक व्युत्पन्न संबंधित आहे ठीक आहे आणि संबंधित सत्य सारणीआहे आउटपुट१ आहे जेव्हा कोणतेही १ इनपुटहे ० आहे AND साठी कोणतेही १ इनपुट० आहेआउटपुट ० आहे तरया प्रकरणात कोणतेही इनपुट० आहेआउटपुट१ आहे फक्त जेव्हा दोन्ही इनपुट १ असतील तेव्हा आउटपुट ० होईल आणि संबंधित जो IC आपण TTL कुटुंबात वापरतो तो ७४०० आहे तर १२ हे इनपुटआहे आणि ३ आउटपुटआहेतर IC च्या आत असे ४ गेटआहेत आणि आपल्याकडे संबंधित वेळ आकृती असू शकते ठीक आहे आणि NAND गेटसाठीआपण NOR गेटच्या बाबतीत जे पाहिले होतेतशीच गोष्ट येथे घडते NAND चे सादरीकरण करताना हे A B आहे हे बुलियन सादरीकरण पूरक आहे जे येथे NAND प्रक्रिया आहे सारखीच गोष्ट आपण मिळवू शकतो जेथे इनपुट पूरकआहेत आणि OR केले आहेत तर A बार आदिक B बार हे कसे केले जाते तर आपण फक्त तुम्ही कोणतेही इनपुट० समजाहे सममितीय आहेतर ते करेल तर नंतर हे आउटपुट १ आहे OR गेटसाठी१ हे बलीय इनपुटआहे तरजर OR गेट इनपुट१ असेल तर आउटपुट १ असेल बरोबर तर हे येथे घडत आहे आणि जर आपण येथे A B C सारख्या अधिक चलीयसंख्येपर्यंत ते वाढवत असाल तर बरोबरया रूपात संबंधित विस्तारित आवृत्ती हे A बारआदिक B बार आदिक C बार असेल बरोबर आणि असेच चालू राहील तर हे आपल्याला डी मॉर्गनचेDe Morgan's दुसरे प्रमेय देत आहेजे सुद्धा खूप खूप उपयुक्त आहेज्याबद्दल आपण नंतर यावर चर्चा करू ठीक आहे आता NOR आणि NAND गेटची सार्वभौमिकता ही एक मनोरंजक गोष्ट आहेआपल्याकडे फक्त एकच असेल तर या अर्थाने उपयुक्त आहेजर आपल्याला फक्त एकाच प्रकाराचा विचार असेल तर तुम्हाला गेट माहित आहेज्याद्वारे आपल्याला बर्याच वेगवेगळ्या लॉजिक प्रक्रिया किंवा बुलियन अभिव्यक्तीमिळवायच्या आहेतयाची जाणीव नंतर आपणास NOR किंवा NAND यापैकी एक निवडावा लागेलकारण ते स्वतःच्या वेगवेगळ्या संयोजनांद्वारे अन्य कोणत्याही लॉजिक प्रक्रियेमध्ये रूपांतरित होऊ शकतात त्या बद्दल ही चांगली गोष्ट आहे तर आपल्याकडे त्यापैकी फक्त एक प्रकारची फॅब्रिकेशन प्रक्रिया असू शकते जी उपयुक्त आहे अन्यथा AND गेट आणि OR गेट वेगळ्या प्रकारची तेथे आधी पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटरीआहेत तर फक्त आपल्याकडे एक प्रकारची NAND सर्किटरीआहे आणि आपण ती कशी मिळवू शकतो म्हणून आपण फक्त बुलियन प्रक्रियेची काही उदाहरणे देतो तर NOR गेट वरुन जर तुम्हाला NOT गेट प्रक्रिया मिळवायची असेल बरोबरतर तुम्हाला फक्त दोन्ही इनपुट छोटे करणे आवश्यक आहे आणि मग संबंधित आऊटपुटत्याच्या उलटअसेलम्हणजे जर तुम्हाला NOR प्रक्रिया माहीत असेल तर हे A B आणि Y आहेतरजेव्हा ० ० ० १ १ १ आणि माफ करा१ ० आणि १ १ ठीक आहे तर NOR लॉजिक कोणतेही इनपुट १आहे तर आऊटपुट ० आहे बरोबर आणि जेव्हा दोन्ही इनपुट 0 आहेत आउटपुट १ आहे बरोबर तरजर तुम्ही ते A आणि B दोन्ही छोटे केले तरएक सामान्य गोष्टसामान्य तर त्या वेळेस काय होत आहे तर एकतर ० ० प्रकरण आहे किंवा १ १ प्रकरण आहे जेव्हा तेथे ० ० आहे तेव्हा आउटपुट १ आणि १ १ असते आउटपुट ० असते अगदी त्याच्या विरुद्ध बरोबर दुसरी गोष्ट आपणास NOR गेटसाठीमाहीत आहे० हे अबलीयइनपुटआहे बरोबर तरजर तुमच्याकडे NOR गेट असेल बरोबर जे तुम्ही ०सोबत जोडले आहे आणि हे तुम्ही A सोबत जोडले आहे आउटपुट कसे कळेल तुम्हाला माहिती आहे ठीक आहे तर B हे ० आहे हे प्रकरण आहे आणि हे प्रकरण आहे ही दोन प्रकरणे आहेत बरोबर आणि त्या वेळी जर A हे ० असेल तर आउटपुट १ असेलजर A हे १ असेल तर आउटपुट हे ० आहे तरते आपल्याला व्युत्पन्न देखील देते तरअसे दोन मार्ग आहेत तुम्हाला NOT प्रक्रिया मिळू शकते NOT गेटपासून NOR प्रक्रिया २ इनपुट NOR गेट आहे आणिआपण OR प्रक्रिया कशी मिळवू शकता तर NOR आणि त्यानंतर NOR त्यानंतर NOT तुम्हाला OR प्रक्रिया मिळेल बरोबर त्याचा व्युत्क्रमतर हे A आदिक B बारआहे तर हे A आदिक B बारआहे आणि पुन्हा एक बार आहे तरज्यामुळे आपणास A आदिक B मिळेल स्पष्ट आहे आणि आपणास AND प्रक्रिया कशी मिळेल यापूर्वीआपण पाहिले आहे कि Y हे A आदिक B बारआहेहे A बार B बार आहे बरोबर तर इनपुटला जर तुम्ही पूरक A आणि पूरक B पाठविलेतर तुम्हाला A AND B मिळेल तर अशा प्रकारे आपणास येथे AND प्रक्रिया मिळत आहे स्पष्ट आहे तर NAND गेटच्या बाबतीतही असेच घडेल आपणास व्युत्क्रमणसारकाही कोणतेही अन्य प्रक्रिया मिळेल व्युत्क्रमणसाठीया प्रकरणात बरोबर इतर काय आहे तरहा एक पर्याय आहे हा एक पर्याय आहे जो आपण आधीच येथे नोंदविला आहे बरोबरदुसरा पर्याय अबलीय इनपुट NAND गेटसाठी१आहे बरोबर तरजर आपण हे A म्हणून दिले तर ते संबंधित आउटपुटअसेल तर हे आहे जर हे ० ० १ आउटपुट१ असेल बरोबर जर ते १ १ १ असेल आउटपुट० असेल बरोबर तर अशा प्रकारच्या व्यवस्थेसाठी आपल्याला व्युत्पन्न देखील मिळेल ठीक आहे आणि AND प्रक्रिया ही NAND त्यानंतर NOT आहे आणि OR प्रक्रिया पुन्हा आपण डी मॉर्गनच्या प्रमेयचे अनुसरण करतो ठीक आहे Y हे A B प्राईमइतके आहे जे A प्राईम आदिक B प्राईम आहे तर जर आपण त्याची प्र प्राईम आवृत्ती पाठविली त्याची पूरकआवृत्ती पाठविलीतुम्हाला OR प्रक्रिया मिळते स्पष्ट आहे या व्याख्यानामध्ये आपण ज्या शेवटच्या विषयावर चर्चा केली ती म्हणजे AND OR व्युत्क्रमगेटची उपयुक्तता ठीक आहे तर जेव्हा आपल्याला बुलियन अभिव्यक्ती कळते आपण त्याबद्दल भविष्यातील वर्गांमध्ये चर्चा करू तरतेथे भिन्न प्रकरणे असू शकतात जिथे आपल्याजवळ AB आदिक CD आदिक EF व्युत्क्रमप्रकारच्या गोष्टीसारखे संबंध असू शकतात तर मुळात तेथे एक AND प्रक्रिया समाविष्ट आहे हे AND AND AND आणि नंतर OR आहे आणि नंतर शेवटी एक व्युत्क्रमघडून येत आहे ठीक आहे तर याला AND OR व्युत्क्रमम्हणतात तर जर आपल्याला हे स्वतंत्रपणे जाणवायचे असेल तर बरोबर समाविष्ट ट्रान्झिस्टरची संख्या आपल्याला माहिती आहे कारण ते या प्रत्येक प्राप्तीसाठी ते आवश्यक आहे परंतु तेथे लॉजिक कुटुंबात आपल्याला माहित आहेगेट्स किंवा व्यवस्था केली जाऊ शकते ज्याद्वारे हे AND OR व्युत्क्रमप्रक्रिया कमी ट्रान्झिस्टरद्वारे केली जाऊ शकते तर CMOS साठी हे अगदी सोपे आहे आपण ते पाहू शकता हे २ १ AND OR व्युत्क्रम गेटचेउदाहरण आहे तर हे २ इनपुटआहेत येथे २ इनपुटआहेत आणि म्हणूनच हे २ आहे आणि हे संबंधित १ इनपुटआहे तरहे २ AND केले आहेत B आणि C हे AND केले आहेतआणि हे A सोबत OR केले आहे आणि संबंधित या NMOS बाजू आहेतआणि या संबंधित PMOS बाजू आहेत जेथे B आणि C समांतर आहेत हे येथे एकसरी जोडणी आहेत NMOS बाजूही एकसरी जोडणीत आहे PMOS बाजूहे समांतर आहेआणि A या बाजूला समांतर आहेकारण OR प्रक्रियेमुळे आणि या बाजूला हे एकसरी जोडणीत आहे आपणास सर्किट्स कशी मिळतात हे आधीपासूनच माहित आहे म्हणून ते मिळवण्याचा अतिशय सोयीस्कर मार्ग आणि आपणास CMOS सर्किटरीमध्ये OR AND व्युत्क्रमगेटसुद्धा त्याच मार्गाने मिळू शकते ठीक आहे TTL कुटूंबाकडेसुद्धा असेच गेट्स आणि AND OR व्युत्क्रम गेट्स आहेत तर एक उदाहरण म्हणजे ७४५१ जे दुहेरी आहेयाचा अर्थ असा कीतेथे असे दोन गेटआहेत १ आणि दुसरे २ इनपुटम्हणजेच हे २ इनपुट आहेत जे तुम्हाला माहीत आहे २ इनपुट २ इनपुट २ रुंद म्हणजे तिथे असे दोन ब्लॉक्सआहेत बरोबर ज्याद्वारे आपण AND OR व्युत्क्रम गेट मिळवू शकता आणि माहिती पत्रकावरून TTL कुटुंबात ही संबंधित सर्किटरीआहे आणि आपणास विस्तारक देखील माहित असावेत असे गेट्स ज्याद्वारे आणखी गेट्स जोडले जाऊ शकतात आणि अधिक जटिल सर्किट येथे येऊ शकतात हे ट्रान्झिस्टरची आकडेवारी कमी करतेठीक आहे तरहे मूलभूत गेट्सआहेत जे वास्तविकता साकार करण्यासाठी उपयुक्त आहेत व्यावहारिक सर्किटमध्ये किंवा आपल्या प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये जेआपण हाती घेत आहोत आणि निष्कर्ष काढायचा झाला तरआपण पाहिले आहे कि लॉजिक सर्किटप्रक्रिया चिन्हबुलियन अभिव्यक्तीसत्य सारणीवेळ आकृतीयांच्या साहाय्याने सादर करता येते AND OR NAND NOR प्रक्रिया क्रमनिरपेक्षआहेतपरंतु AND OR प्रक्रिया या सहचारीआहेत संबंधित NAND NOR सहचारी नाहीत ज्यावर आपण नंतर अधिक चर्चा करू NOR प्रक्रिया पूरक इनपुटच्या ANDकरण्याशी समतुल्य आहे डी मॉर्गनच्या प्रमेयची आपण एक आवृत्ती पाहिली आहे NAND प्रक्रिया पूरक इनपुटच्या OR करण्याशी समतुल्य आहे दुसरे डी मॉर्गनचे प्रमेय इतर कोणतेही लॉजिक गेट किंवा प्रक्रिया फक्त NAND किंवा NOR गेट्सद्वारे प्राप्त केले जाऊ शकते जे या दोन गेटची सार्वभौमिकता आहे आणि AND OR व्युत्क्रम गेटस्वतंत्रपणे लागू करण्याच्या तुलनेत ट्रान्झिस्टरची संख्या कमी घेतेजे बर्याच प्रकरणांमध्ये उपयुक्त आहे ठीक आहे